प्रॉब्लेम्स 6 8 असाइनमेंट क्रमांक पाच च्या प्रश्नांचे उत्तर सोडवणे चालू ठेवूया आता मी प्रश्न क्रमांक 6 7 आणि 8 सोडवणार आहे प्रश्न क्रमांक सहा मध्ये ते असे सांगते की एक लांब दंडगोल लक्षात घ्या ज्याची लांबी L आणि रुंदी R आहे R हे खूप लहान आहे L पेक्षा तर खरे पाहता आपण एक खूप पातळ दंडगोल याची लांबी L आणि रुंदी R आहे त्याचा विचार करत आहोत ते खूप लांब घेण्याचा उद्देश म्हणजे आपण कडे चे परिणाम दुर्लक्षित करू शकतो त्याचा अर्थ मूलतः आपण एक अनंत लांब दंडगोलाचे विचार करत आहोत ज्याचे मग्नेटायझेशन x दिशेमध्ये M आहे तर जर मी याकडे वरतून पाहिले तर मॅग्नेटायजेशन हे असे दिसते ते z वर अवलंबून नाही आणि आपल्याला जे शोधून काढायचे आहे ते हे आहे की H चा डायवरजन्स काय आहे मला माहित आहे की डायव्हर्जनस ऑफ B हे 0 आहे आणि ते बरोबर आहे म्यु 0 च्या डायव्हरजन्स ऑफ H अधिक M आणि म्हणून डायव्हरजन्स ऑफ H हे बरोबर आहे वजा डायव्हरजन्स ऑफ M तर जर मी M चे डायव्हरजन्स मोजले तर मला माझे उत्तर मिळते जरी मी हे उत्तर थेट लिहू शकत असलो मी तुम्हाला हे गॉस या नियमाचा उपयोग करून पद्धतशीरपणे कसे मिळवायचे ते दाखवणार आहे B0 0 M आता जर मी याकडे वरून बघितले जसे की मी आधी सांगितले आहे M हे असे दिसते या सर्व जागेवर आणि डायव्हरजन्स शोधायचा सर्वात चांगला रस्ता म्हणजे त्याची व्याख्या वापरून जी असे सांगते की M चा डायव्हरजन्स इंटिग्रेटेड ओवर वोल्युम हे बरोबर असणार आहे या वोल्युम च्या पृष्ठभागाचे सरफेस इंटिग्रल जर मला ते कोणत्यातरी कोन फाय साठी शोधायचे असेल मला येथे एक खूप कमी लांबी डेल्टा आणि क्षेत्रफळ a असलेली चौकट घेऊ द्या आता येथे नोंद घ्या की जर ही चौकट आतल्या बाजूला असेल जर ही चौकट आत आहे आणि मी इंटिग्रल M डॉट ds मोजले कारण की ही रुंदी डेल्टा लहान आहे तर त्याचे योगदान 0 आहे पृष्ठभागा च्या असलेल्या या सरफेस इंटीग्रल ला आणि दुसऱ्या बाजूला येथे बघा M आत येत आहे आणि M बाहेर जात आहे तर जो काही फ्लक्स येत आहे तोच जात आहे आणि म्हणून M डॉट ds हे 0 आहे आणि म्हणून आतल्या बाजूला M चे डायव्हरजन्स हे 0 आहे ज्याची तुम्ही अपेक्षा केली असेल कारण की हे समसमान मॅग्नेटायजेशन आहे Minside0 दुसऱ्या बाजूला चला आपण पाहू या की जेव्हा पृष्ठभागाकडे येतो तेव्हा काय होत आहे हे मॅग्नेटायजेशन आहे जर मी या पृष्ठभागाकडे आलो आणि असे करूयात की हे या नेमक्या चौकटी साठी आहे ज्याची उंची ही अत्यंत कमी आहे परंतू क्षेत्रफळ हे a आहे येथे नोंद घ्या की आतील पृष्ठभागावर तेथे n हे बाहेर जात आहे आणि म्हणून M डॉट ds हे यापासून असणार आहे या पृष्ठभागावर M लंब चा एक कंपोनंन्ट जो आहे M कोसाइन ऑफ फाय जर मी इथून फाय कोन येथे असेल आणि कारण की या पृष्ठभागाला असलेला लंब हा विरुद्ध दिशेत असणार आहे ते ऋण असणार आहे आणि तेथे पाय बाजूने काहीही योगदान नाही तर आपण जे शोधले आहे ते आहे M डॉट ds हे क्षेत्रफळाने गुणले गेले पाहिजे बरोबर आहे 0 च्या आतील चौकटी साठी पूर्णपणे दंड गोलाच्या आतील बाजूला आणि ते बरोबर असणार आहे ऋण M कोसाइन ऑफ फाय गुणिले क्षेत्रफळ जेव्हा त्याची एक बाजू ही बाहेर आहे एक बाजू ही आता हे नक्कीच तेव्हा चौकटीची रुंदी आणि उंची ही जवळपास 0 आहे आणि हे बरोबर असले पाहिजे M चा डायव्हरजन्स गुणिले वोल्युम dv MMcosϕ δ तर हे लगेच असे सुचविते की M चा डायव्हरजन्स हा आतील बाजूला 0 आहे जे खरे आहे जेव्हा चौकट ही आतील आणि बाहेर बाजूला आहे M चा डायव्हरजन्स dv मला देते वजा M कोसाइन ऑफ फाय जर कधी रुंदी किंवा उंची ही जवळपास 0 असेल तेव्हा याचा अर्थ तेथे कुठेतरी एक डेल्टा फंक्शन असले पाहिजे तर मी येथे लगेचच लिहू शकतो की M चा डायव्हरजन्स dv हे a गुणिले त्याची उंची ds आहे चला असे लिहू यात कि हे बरोबर आहे किंवा तेथे वजा M चा डायव्हरजन्स dv गुणिले a हे सुद्धा आहे a ही दोन्ही बाजूने कॅन्सल होते आणि ds जेव्हा ते पृष्ठभागाच्या दुसऱ्या बाजूला जाते तेव्हा ते मला 1 देत आहे अन्यथा ते मला 0 देत आहे आणि म्हणून मी असे लिहू शकतो की M चा डायव्हरजन्स हा बरोबर असला पाहिजे वजा M कोसाइन ऑफ फाय S चा डेल्टा वजा R आणि H चा डायव्हरजन्स जे बरोबर आहे वजा M चा डायव्हरजन्स हे नंतर असणार आहे M कोसाइन ऑफ फाय S चा डेल्टा वजा R आणि तेच तुमचे उत्तर आहे पुढील प्रश्न क्रमांक सात ते असे सांगते की तेथे एक सहाय्यक फिल्ड H आणि एक मॅग्नेटिक फिल्ड B हे प्रश्न क्रमांक सहा मधील मॅग्नेटाइज्ड दंडगोलाच्या आत आहे तर पुन्हा मी दंडगोलाकडे वरतून पाहत आहे माझ्याकडे आहे M हे मॅग्नेटायजेशन जे x च्या दिशेने जात आहे आणि जेव्हा आपण आधीच पाहिले आहे की H चा डायव्हरजन्स जे बरोबर आहे M कोसाइन ऑफ फाय S चा डेल्टा वजा R आणि म्हणून कारण की तिथे H चा करंट कर्ल हा 0 आहे आणि म्हणून H हे असे असणार आहे की एका पृष्ठभागावर पसरलेल्या सिग्मा नॉट कोसाइन फाय सारखे पसरलेले चार्जेस चे इलेक्ट्रिक फिल्ड आणि हे मला लगेचच येते HMcosϕ δs RH0Hinside M2B 0H M 0M2 तर हा चार्ज या बाजूला धन आहे इतर बाजूला ऋण आहे आणि हे मला लगेचच असे येते की H हे बरोबर असले पाहिजे वजा M भागिले 2 किंवा मी असे लिहू शकतो की वेक्टर जे आता वजा m भागिले 2 आहे आणि म्हणून आतील बाजूला असलेले H हे वजा M भागिले 2 आणि B जे बरोबर आहे म्यु 0 H अधिक M हे असणार आहे म्यु 0 M भागिले 2 तर आतील बाजूचे H हे आहे H आणि M हे सारख्याच दिशेत आहे जे येथे लाल ने दाखवले आहे ज्याचे मॅग्निट्युड हे असणार आहे म्यु 0 M भागिले 2 तर हे माझे प्रश्न क्रमांक सात चे उत्तर आहे मी तुम्हाला याबाबत विचार करू देईन की तुम्ही हा प्रश्न मर्यादित करंट चा उपयोग करून कसा सोडतात कारण की लक्षात ठेवा मर्यादित करंट J B जे बरोबर आहे कर्ल M हे 0 आहे या बाबतीमध्ये आणि K B जे आहे M क्रॉस n ते येथे असलेल्या पृष्ठभागावरील करंटच्या बरोबर असणार आहे M हे या दिशेमध्ये आहे n हे बाहेर जात आहे तर M क्रॉस n हे असणार आहे हे लांब दंडगोल मी तुम्हाला हे सोडण्याबद्दल विचार करू देणार आहे चला H ची पद्धत कधीकधी वापरण्याची ताकद दाखवू या प्रश्न क्रमांक 8 ते आहे एका अशा पदार्थाबद्दल जे परीपूर्णपणे डायमॅग्नेटिक आहे आणि ते सुपरकंडक्टर हि आहे तुम्हाला जे दिले आहे ते असे आहे की एक सुपर कंडक्टर तुम्ही ते कुठे ओतता याला काही महत्त्व नाही आतील बाजूला असलेले फिल्ड हे नेहमी 0 असते तर जर मी एक सुपर कंडक्टरचा गोल घेतला आणि मी त्याला B फिल्ड प्रयूक्त केले तर आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल की आतील बाजूला असलेले M काय आहे आणि नेट H काय आहे आता मला माहित आहे की आतील बाजूला असलेले B हे 0 आहे आणि ते बरोबर असले पाहिजे जे काही M आहे त्यामुळे प्रयुक्त केलेले B अधिक प्रेरित केलेले B कारण की प्रयुक्त केलेले B हे समसमान आहे मला हे सुद्धा माहित आहे की प्रेरित केलेले B हेसुद्धा समसमान असले पाहिजे आणि ते विरुद्ध दिशेमध्ये असले पाहिजे तर आपल्याला आता जे जाणून घ्यायचे आहे ते असे आहे की माझ्याकडे असले पाहिजे एक M जे मला देत आहे एक प्रेरित केलेले फिल्ड जे विरुद्ध दिशेमध्ये आहे हे याप्रमाणे आपण हे याआधीच एका लेक्चर मध्ये पाहिले आहे की हे एका समसमान मॅग्नेटायजेशन मुळे केले जाते Binside0 Bapplied Binduced जर माझ्याकडे एक समसमान मॅग्नेटायजेशन M आहे असे म्हणूयात कि ते धन z दिशेमध्ये आहे तर मला हा प्रश्न सोडवू द्या H चा डायव्हरजन्स जे बरोबर आहे वजा M चा डायव्हरजन्स जी मला देणार आहे या M साठी जे z च्या धन दिशेने जात आहे येथे कोणत्यातरी प्रकारचा धन मॅग्नेटिक चार्ज आहे इथे ऋण मॅग्नेटिक चार्ज आहे आणि डेल क्रॉस H हे 0 आहे तर हे यासारखे आहे की ध्रुवीकरणामुळे असलेले इलेक्ट्रिक फिल्ड आणि या बाबतीमध्ये H हे नंतर असणार आहे वजा M भागिले 3 आणि म्हणून मॅग्नेटिक फिल्ड असणार आहे M वजा M भागिले 3 जे आहे 2 M भागिले 3 MH M3B0M M32M30 Bapplied2M300 ⇒ M 32 Bapplied0 तर मी हा कठोर गोलाकार मॅग्नेट चा प्रश्न सोडवला आहे आत मध्ये असलेले फिल्ड हे काय असले पाहिजे जर त्याला M मॅग्नेटायजेशन असेल आणि येथे उंची असेल तर तर हे मला एक मॅग्नेटिक फिल्ड देते मी हे लिहितो ते हिरव्या ने बनवतो हे या दिशेमध्ये 3 छेद 2 M हे 0 असलेच पाहिजे 0 B0H MH M32 Bapplied0 H B कारण की सुपर कंडक्टर च्या आत फिल्ड हे 0 आहे आणि ते मला लगेचच असे येते की मॅग्नेटायजेशन हे आहे वजा 3 छेद 2 तर मला हे H असे असले पाहिजे तर मी येथे म्यु 0 गुणिले लिहिले पाहिजे मला ते गुलाबी ने लिहू द्या तेथेही सुद्धा म्यु 0 आहे तर हे असले पाहिजे म्यु 0 आणि म्हणून M बरोबर आहे 3 छेद 2 B चे तीन अर्धे प्रयुक्त भागिले म्यु 0 आणि तेच M आहे आपण M शोधले आहे आणि मला माहित आहे की B हे 0 आहे आणि B हे बरोबर आहे म्यु 0 H अधिक M आणि B हे 0 आहे म्हणून H हे बरोबर आहे वजा M जी असणार आहे 3 अर्धे प्रयुक्त केलेले B भागिले म्यु 0 या 3 अर्ध्याच्या 1 H हे येते प्रयुक्त केलेल्या B पासून आणि 1 अर्धी H येते या M पासून जे की प्रेरित झालेले आहे या असाइनमेंट मधील राहिलेले सर्व प्रश्न 9 10 आणि 11 हे मिस होरमिता दास गुप्ता यांच्याकडून केले जातील स्टुडन्ट तर प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपण या सहाय्यक फिल्ड H आणि सुपर कण्डक्टींग गोलाच्या आत मध्ये असलेले मॅग्नेटायजेशन M साठी सोडवलेले आहे तर आता आपल्याला त्या सुपर कंडक्टर च्या आत असलेल्या मॅग्नेटिक ससेप्टीबिलिटी काय M ची किंमत माहीत करुन घेण्यामध्ये स्वारस्य आहे तर आपल्याला माहित आहे की सुपर कंडक्टर च्या आत मॅग्नेटिक फिल्ड B हे 0 आहे जर मी हा सुपर कण्डक्टींग पदार्थ मॅग्नेटिक फिल्ड B च्या आत ठेवला तर मॅग्नेटिक फिल्ड च्या लाइन्स या अशा वागतात तर ते असे असणार आहे की ते परा विद्युत च्या आत मध्ये प्रवेश करणार नाही Binside0B0HM 0HMH As MχMH 01MH0 χM 1 तर जर मी एक सुपर कण्डक्टींग पदार्थ मॅग्नेटिक फिल्ड च्या आत ठेवला तर मॅग्नेटिक फिल्ड त्या सुपर कण्डक्टींग पदार्थाच्या आत प्रवेश करणार नाही आणि आत मध्ये असलेले फिल्ड B हे 0 असणार आहे तर मला माहित आहे की B हे बरोबर आहे म्यु 0 H अधिक M आणि बरोबर आहे म्यु 0 H अधिक काय M H कारण की M हे काय M H आहे तर मला मिळते B बरोबर म्यु नॉट 1 अधिक काय M H आणि हे बरोबर आहे 0 च्या तर मला मिळेल 1 अधिक काय M बरोबर आहे 0 ते मला असे येते की काय M ची किंमत आहे वजा 1 तर सुपर कण्डक्टींग पदार्थाच्या मॅग्नेटिक ससेप्टीबिलिटी ची किंमत आहे वजा 1 तर प्रश्न क्रमांक दहा मध्ये आपल्याला शोधायचे होते एका पॉईंट द्विध्रुव चे एक सहाय्यक फिल्ड H जे अनंत लांबीचे आहे तेथे r हे बरोबर नाही 0 च्या तर हे द्विध्रुव ओरिजीन येथे स्थित केले आहे आणि त्याची किंमत मॅग्नेटिक द्विध्रुव ही आहे m बरोबर m z मला यासाठी एक चित्र काढू द्या तर हे कार्टेशियन अक्ष प्रणाली आहे मी हा माझा मॅग्नेटिक द्विध्रुव ओरिजिन येथे स्थापित करत आहे मॅग्नेटिक मोमेंट ही m z आहे तर ते z अक्षाच्या दिशेत आहे हे एक पॉईंट द्विध्रुव आहे आणि मी गोलाकार अक्ष प्रणाली सुद्धा येथे वापरू शकतो हे माझे थिटा आहे आणि हे माझे फाय आहे तर हे r वेक्टर आहे हे थिटा आहे आणि हे फाय आहे तर आता मी येथे पाहील या सहाय्यक फिल्ड H ची येथे r हे बरोबर नाही 0 च्या तेव्हा काय किंमत आहे तर आपल्याला माहित आहे की मॅग्नेटिक फिल्ड मुळे मॅग्नेटायजेशन उत्पन्न झाले आहे तर जर मॅग्नेटिक फिल्ड B चे अवकाशावर काही निश्चित अवलंबन असेल मॅग्नेटायजेशन m हे त्याचे अनुकरण करणार आहे तर समजा आपल्याला माहित आहे की B चा डायव्हरजन्स बरोबर आहे 0 च्या आणि हे मॅग्नेटिक द्विध्रुव हे अनंत लांबीचे आहे तर त्यासोबत समाविष्ट झालेले काहीही पृष्ठभाग आपल्याजवळ नाही आणि जसे की आपल्याला माहीत आहे B चा डायव्हरजन्स बरोबर आहे 0 च्या आणि M चा डायव्हरजन्स हा प्रमाणात आहे B च्या डायव्हरजन्सशी तर M चा डायव्हरजन्स हा सुद्धा बरोबर आहे 0 च्या जसे B बरोबर आहे म्यु नॉट H अधिक M त्याप्रमाणेच येते की H चा डायव्हरजन्स 0 च्या बरोबर आहे M0 आता H चे कर्ल शोधण्यामध्ये आपल्याला माहित आहे की पॉईंट द्विध्रुव हा ओरिजिन r बरोबर आहे 0 येथे स्थापित केला आहे आपण या आधीच्या पेज चा संदर्भ घेऊ शकतोRefer Time 1603 जेथे आपण ही मॅग्नेटिक द्विध्रुवाची आकृती दाखवली होती आणि ही अक्ष प्रणाली दाखवली होती तर आता ते r बरोबर 0 येथे स्थित केले आहे आणि आपल्याजवळ मुक्त करंट नाही तर आपल्याजवळ 0 पासून लांब मुक्त करंट नाही H Jfree0 H0H0 0 पासून लांब r बरोबर 0 पासून लांब आपण हे आठवू शकतो की H चे कर्ल हे बरोबर आहे J फ्री तर H चे कर्ल हे बरोबर आहे J फ्री बरोबर आहे 0 तर आपण या निष्कर्षापर्यंत आलो आहोत की एका पॉईंट द्विध्रुवा साठी जे r बरोबर आहे 0 येथे स्थित केले आहे H चा डायव्हरजन्स हा बरोबर आहे 0 आणि H चे कर्ल बरोबर आहे 0 तर प्रश्न जो तुम्ही आता बघितला त्याचे उत्तर ज्यामध्ये आपल्याकडे होते एक पॉईंट द्विध्रुव जे अनंत माध्यमांमध्ये होते आणि आपण ज्याचा उपयोग करून घेतला ते M हे प्रेरित होते मॅग्नेटिक फिल्ड मुळे जे या द्विध्रुव यामुळे उत्पन्न झाले होते आणि ते प्रमाणात असणार आहे स्वतः B च्या आणि म्हणून त्यांचे r वरील फंक्शनल अवलंबन किंवा अवकाश चल हे सारखेच होते एक नोंद घेण्यासारखा मुद्दा म्हणजे हा एक अनंत लांबीचा पदार्थ आहे Minduced∝ B समजा आपण त्याला कापले तर समजा आपण हा प्रश्न त्या पद्धतीने बदलला आपल्याजवळ एक परिमित मॅग्नेटिक पदार्थ आहे किंवा मॅग्नेटिक पदार्थाचा एक गोल आहे आणि मी त्याच्या केंद्रामध्ये एक पॉईंट द्विध्रुव स्थित करतो या बाबतीमध्ये काय घडणार आहे की जे काही M उत्पन्न झाले आहे त्यालासुद्धा पृष्ठभागावरती असणार आहे M डॉट n किंवा M क्रॉस n आणि ते अधिक चे H निर्माण करणार आहे आणि अवलंबन हे B च्या प्रमाणात असणार नाही ते थोडेसे जास्त गुंतागुंतीचे होईल या अशा पद्धतीने एका नेमक्या बाबतीमध्ये जेव्हा ते अनंत माध्यमांमध्ये ठेवले होते जे काही तर्क आपण दिले होते ते वैध आहे प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण एका पॉइंट द्वीध्रुवाचे एक सहाय्यक फिल्ड H शोधणार आहोत तर आपल्याकडे या प्रश्नाकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात पहिल्या पद्धतीमध्ये आपण याचे इलेक्ट्रोस्टॅटीक च्या बाबतीशी साधर्म्य जोडू शकतो आपण लेक्चर व्हिडिओ मध्ये पाहू शकतो आपण एका द्विध्रुवचे इलेक्ट्रिक फील्ड कसे मोजले होते आणि येथे आपण त्याचे एक साधर्म्य त्या इलेक्ट्रिक फील्ड आणि सहायक फिल्ड H चे करू शकतो आणि सहायक फिल्ड ची किंमत शोधू शकतो तर हा प्रश्न सोडवायचा या पहिल्या पद्धतीत पुढे जाऊयात तर आपल्याला माहित आहे की H चे कर्ल हे J फ्री आहे जे 0 आहे आपण प्रश्न क्रमांक दहा मध्ये हे पाहिले आहे की H डायवरजन्स काहीतरी मॅग्नेटिक चार्ज जो एका पॉईंट द्विध्रुवचे द्विध्रुव असल्या मुळे आहे आता कृपया हे आठवा कि E चे कर्ल हे बरोबर आहे 0 E हे एका पॉइंट द्विध्रुवचे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि E चा डायवरजन्स हा बरोबर आहे ऱ्हो छेद एप्सिलॉन नॉट जिथे ऱ्हो ही चार्ज डेन्सिटी आहे HMagnitude change of the point dipole And E0 E0 तर H ≡E आता जर मी या दोघांमध्ये एक साधर्म्य काढू शकलो तर मी हे पाहू शकतो की पॉईंट द्विध्रुवाचे सहाय्यक फिल्ड हे इलेक्ट्रिक द्विध्रुवा मुळे असलेल्या इलेक्ट्रिक फिल्ड च्या समान आहे तर हे मला या प्रश्नाकडे पाहण्याचा एक खूप सोपा रस्ता देते आणि मला हे सोडवण्याच्या खूप तपशिलात जावे लागणार नाही मी येथे एक साधर्म्य बनवू शकतो आणि मी फक्त असे लिहू शकतो की H हे बरोबर आहे 1 छेद 4 पाय r चा घन 3 m डॉट r वजा m जिथे m हे पॉईंट द्विध्रुवाचे मॅग्नेटिक मोमेंट आहे rr m मी या सुत्रापर्यंत कसा पोहोचलो कारण की मला माहित आहे की एका पॉइंट द्विध्रुवासाठी इलेक्ट्रिक फिल्ड हे P भागिले 4 पाय एपसिलोन नॉट r चा घन 2 कॉस थिटा r अधिक साईन थिटा थिटा असे होते तुम्ही लेक्चर नोट्स पाहू शकता आणि तुम्हाला हे सूत्र मिळेल आणि जेव्हा तुम्ही याला अक्षाच्या मुक्त रूपामध्ये लिहिता तर तुम्हाला 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट r चा घन 3 P डॉट r r वजा P यासारख्या रूपामध्ये मिळतील तर जेव्हा तुम्ही याचा संबंध सहाय्यक फिल्ड H शी लावता तुम्ही हे सहाय्यक फील्ड साठीचे सूत्र लिहून घेऊ शकता तर हा सुद्धा या प्रश्नाकडे पाहण्याचा एक रस्ता आहे rr P या प्रश्नाकडे पाहण्याचा दुसरा रस्ता हा शुद्ध पणे मॅग्नेटिक आहे तर एक मॅग्नेटिक द्विध्रुव याचा विचार असा केल्या जाऊ शकतो की ते एक करंट चा गोलाकार वळसा आहे i म्हणूयात आणि वळश्याचे क्षेत्रफळ a आहे असे म्हणूयात तर माझी मॅग्नेटिक मोमेंट m या पॉईंट द्विध्रुवाच्या मॅग्नेटिक मोमेंटचे मॅग्निट्युड हे आहे करंट गुणिले क्षेत्रफळ तर आता मला दिशा सुद्धा माहित आहे तर या मॅग्नेटिक फिल्ड ची दिशा ही लंबरूप आहे मॅग्नेटिक मोमेंट m ची दिशा या करंटच्या वळश्याच्या पृष्ठभागाला लंबरूप आहे आता आपण पाहिले आहे की B चे डायवरजन्स हे बरोबर आहे 0 M चे डायवरजन्स हे सुद्धा बरोबर आहे 0 आणि H चे डायवरजन्स हे बरोबर आहे 0 हे आपल्या पहिल्या उत्तरांमध्ये B0B0J आपल्याला माहित आहे कि H चे डायवरजन्स हे बरोबर आहे 0 आणि H चे कर्ल हे बरोबर आहे J फ्री जे एका द्विध्रुवाशी संबंधित आहे आता एक पॉईंट द्विध्रुव जे मुक्त अवकाशामध्ये स्थित केले आहे या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे B चे डायवरजन्स हे बरोबर आहे 0 आणि B चे कर्ल हे बरोबर आहे म्यु 0 J आता या इक्वेशन्स च्या दोन संचाला जोडून पहा आपणही पाहू शकतो की हा घटक म्यु नॉट वगळून हे दोन्ही इक्वेशन्स एक सारखे आहे तर मी असे लिहू शकतो तर आपल्याला माहित आहे B हे बरोबर आहे म्यु 0 छेद 4 पाय 3 m डॉट r r वजा m छेद r चा घन जसे मी या दोन इक्वेशन्स च्या संचामध्ये करू शकतो मी H हे थेटपणे या म्यु नॉटला वगळून लिहू शकतो तर मी हे H असे लिहितो 1 छेद 4 पाय 3 हे आत मध्ये आहे तर 1 छेद 4 पाय 3 m डॉट r r वजा m छेद r चा घन rr mr3 तर माझे एका पॉइंट द्विध्रुवासाठी सहाय्यक फील्ड साठी शेवटचे सूत्र 1 छेद 4 पाय 3 m डॉट r r वजा m छेद r चा घन rr mr3 नोंद घ्या की ही H ची किंमत यावर अवलंबून नाही की पॉईंट द्विध्रुव हा मुक्त अवकाशामध्ये आहे किंवा तो एका अनंत माध्यमांमध्ये आहे ज्याची ससेप्टीबिलिटी ही काय M आहे कारण की इक्वेशन्स तुम्हाला उत्तर देत आहेत मुक्त अवकाशा मधला आणि माध्यम मधला फरक हा असणार आहे जेव्हा आपण मॅग्नेटिक फिल्ड तर दोन्ही बाबतीमध्ये H हे छेद 4 पाय 3 m डॉट r r वजा m छेद r चा घन जसे आपण आत्ताच मिळवले आहे इक्वेशन्स मध्ये असलेल्या सारखेपणा मुळे मुक्त अवकाशामध्ये असलेले B जेव्हा द्विध्रुव हे मुक्त अवकाशामध्ये आहे ते असणार आहे फक्त म्यु नॉट गुणिले H तिथे m नाही याउलट माध्यमांमध्ये असलेले B हे असणार आहे म्यु 0 H अधिक जे आहे म्यु 0 हे H जे असे येत आहे अधिक काय m H ते असणार आहे म्यु 0 1 अधिक काय m गुणिले H जे मोजले आहे काय m वर अवलंबून राहून जर ते एक परा चुंबकीय पदार्थ असेल ते मुक्त अवकाशापेक्षा थोडेसे जास्त असणार आहे